तर आजच्या लेक्टरमध्ये आपण स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन असलेल्या इलेक्ट्रिकल सर्किटचे निराकरण करण्यासाठी 1 अत्यंत महत्वाच्या तंत्रावर चर्चा करू आणि मग आपण गणिताच्या विश्लेषणासाठी पुढे जाऊ तर आता आपण पाहूया स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय सामान्यतः आपण पाहिले असेल की सर्किट इतके सोपे नसते जिथे आपल्याकडे फक्त रेजिस्टर्स आणि इंडक्टर्स किंवा कॅपेसिटर केवळ सिरीजमध्ये किंवा समांतर जोडलेले असतात परंतु हे सिरीज समांतर आणि कधीकधी ते भिन्न आकाराचे संयोजन असते जर आपण या विशिष्ट सर्किटमध्ये पाहिले तर आपण या सर्किटला ब्रिज सर्किट म्हणू शकतो जिथे रेजिस्टन्स ब्रिजमध्ये जोडलेले आहे हे सिरीज किंवा समांतर जोडलेले नाहीत तर या प्रकरणांमध्ये सर्किटचे सरलीकरण नेटवर्कचे 3 टर्मिनल इक्विव्हॅलेंट वापरून केले जाऊ शकते 3 टर्मिनल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय मुळात ते सर्किट जे Y किंवा T किंवा डेल्टाच्या स्वरूपात आहेत किंवा वैकल्पिकरित्या आपण पाय नेटवर्क म्हणू शकतो त्याला सामान्यत 3 टर्मिनल नेटवर्क मानले जाते आता जर आपल्याला ही विशिष्ट आकृती दिसली तर हा एक Y आहे किंवा हा एक स्टार सर्किट आहे असे आपण म्हणू शकतो जिथे आपणास दिसते की रेजिस्टन्स स्टार स्वरूपात जोडलेले आहेत त्याच वेळी आपण हे देखील करू शकतो की आपण त्यास थोडेसे पसरविले तर ते T नेटवर्क बनते मुख्यतः स्टार किंवा T हे समान प्रकारचे नेटवर्क आहेत त्याचप्रमाणे जर आपण हि विशिष्ट आकृती पाहिली जी डेल्टा आहे त्यात रेजिस्टन्स त्रिकोणी स्वरूपात जोडलेले आहेत आपण विस्तरित केल्यास किंवा आपण थोडेसे ट्विस्ट केल्यास आपण डेल्टा ते पाय स्वरूपात रूपांतरित करू शकतो तर आवश्यकपणे डेल्टा आणि पाय दोघेही समान आहेत एकमात्र गोष्ट अशी आहे की एलेमेंट्सच्या रचनेत बदल आहे तर आता या सर्व सर्किटमध्ये आपण काय करू शकतो आपण या प्रकरणात 1 2 3 4 सारखे टर्मिनल तयार करू शकतो आणि त्याचप्रमाणे T साठी सुद्धा आपण 1 2 3 4 डेल्टा आणि पायसाठी टर्मिनलचे नाव लिहू शकतो आता हे सर्किट आहेत आपण त्यांना एकतर मोठ्या नेटवर्कचा भाग म्हणू शकतो किंवा ते स्वतःच सर्किट असू शकते आता प्रश्न असा आहे की ते कसे सोडवायचे आता आपण डेल्टा स्टारमध्ये रूपांतरित केल्यास कधीकधी डेल्टापेक्षा स्टारमध्ये काम करणे अधिक सोयीस्कर असेल आणि आपण डेल्टा रूपात असलेल्या सर्किटचे निराकरण करू शकतो तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की डेल्टा निर्मितीमध्ये 1 विशिष्ट सेगमेंट आहे आणि ते सोडविणे कठीण आहे आपण त्या डेल्टाचे इक्विव्हॅलेंट स्टारमध्ये रूपांतर करू शकतो आणि नंतर आपण सर्किट सोडवू शकतो जे उत्तरे मिळविण्यासाठी अधिक सोयीस्कर असू शकतात आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला विद्यमान डेल्टा नेटवर्कवरील स्टार नेटवर्कचे डेल्टा नेटवर्क करावे लागेल आणि स्टार नेटवर्कमध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स शोधावे लागेल तर आपण काय कराल आपण त्या स्टारला डेल्टामध्ये रूपांतरित करू शकतो आणि आपण या टर्मिनलद्वारे पहाल जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची तुलना करेल आणि आपल्याला फक्त त्यांना समान समजावे लागेल आणि आपल्याला सिस्टमसाठी इक्विव्हॅलेंट स्टार किंवा इक्विव्हॅलेंट डेल्टा सर्किटची व्हॅल्यु मिळेल आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला प्रथम स्टारला डेल्टामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर या प्रकरणात आपण काय करणार आहोत डेल्टा तसेच स्टारसाठी या 2 टर्मिनलद्वारे दिसणाऱ्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यु शोधत आहोत आता जर आपण स्टार पाहिला तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स या विशिष्ट टर्मिनलद्वारे दिसलेला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स R1R3असेल आणि जर आपण डेल्टा सर्किटला पाहिलं तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स Rb आणि Rb तर RaRc च्या समांतर असेल म्हणूनच R12 डेल्टा करिता RaRc च्या समांतर Rb असेल आणि R12 स्टार मध्ये फक्त R1 R3 असेल आता डेल्टा स्टारमध्ये रूपांतरित करण्याची कंडिशन अशी आहे की दोन्ही टर्मिनलद्वारे पाहिलेल्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्ससाठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यु समान असावी त्यामुळे याचा अर्थ आपल्याला डेल्टासाठी R12 च्या बरोबरीचे R12 स्टारसाठी करावे लागेल आता जर आपण R12 स्टारची व्हॅल्यु ठेवली तर आपल्याला R1R3 मिळेल आणि R12 डेल्टासाठी ते Rb Ra Rc सह समांतर होईल तर जर आपण सरळीकृत केले तर ते होईल RbRaRcRaRbRc त्याचप्रमाणे R13 साठी R13R1R2RcRaRbRaRbRc R34R2R3RaRbRcRaRbRc आता आपण R12 पासून समीकरण R32 वजा केल्यास R1 R2RcRb RaRaRbRc परंतु R1R2RcRaRbRaRbRc आणि आपण जे कॅल्क्युलेट केली आहे ते केवळ R1 - R2 आहे आता आपण त्या दोघांची बेरीज केल्यास आपल्याला मिळेल 2R12RbRcRaRbRc आपल्याला 2RbRc मिळेल तर 2 दोन्ही बाजूंनी रद्द होईल शेवटी आपल्याला मिळेल R1RbRcRaRbRc त्याचप्रमाणे R2RcRaRaRbRc R3RaRbRaRbRc आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला उपरोक्त समीकरण लक्षात ठेवण्याची गरज नाही कारण आपण साध्या रूपांतर नियमांचे अनुसरण केले आहे आपण R1 R2 आणि R3 ची व्हॅल्यु सहजपणे मिळवू शकतो नियम काय आहे आता R मधील प्रत्येक रेजिस्टरमध्ये जेथे ते स्टारमध्ये जोडलेले नेटवर्क असते प्रत्येक रेजिस्टर 2 समीप डेल्टा शाखांमध्ये रेजिस्टरचे प्रोडक्ट 3 स्टार रेजिस्टरच्या बेरजेने विभागले आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की आपण डेल्टाच्या आत स्टार ठेवला असेल तर आपल्याला अशा प्रकारचे सर्किट मिळेल जिथे Rb Ra Rc डेल्टाच्या शाखा आहेत आणि R1 R2 R3 स्टार मधील शाखा आहेत तर डेल्टा शाखांच्या संदर्भात R1 ची व्हॅल्यु शोधू इच्छित असल्यास आपण काय कराल R1 जवळील डेल्टा शाखा काय आहेत ते आपल्याला पहावे लागेल तर या प्रकरणात ते Rb आणि Rc आहे तर R1 साठी व्हॅल्यु RbRc समीप असलेल्या 2 शाखांचा गुणाकार Ra Rb Rc द्वारे विभाजित केला जाईल त्याचप्रमाणे R2 साठी जर आपल्याला R2 च्या आसपासच्या शाखा दिसल्या तर त्या Rc आणि Ra आहेत मग आपल्याला काय मिळेल R2 ची व्हॅल्यु Rc Ra समीप असलेल्या 2 शाखांचे गुणाकार जे Ra Rb Rc द्वारे विभाजित केले जाईल त्याचप्रमाणे R3 साठी समीपच्या डेल्टा शाखा Ra Rb आहेत तर Ra Rb ही टर्म आहे जी अंशामध्ये येईल आणि Ra Rb Rc द्वारे विभाजित होईल तर आपण या मार्गाचे अनुसरण केल्यास R1 R2 आणि R3 चे सूत्र कसे लक्षात ठेवायचे याबद्दल आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही आता आपण स्टार ते डेल्टा रूपांतरण याबद्दल बोलूया आता स्टार नेटवर्कला इक्विव्हॅलेंट डेल्टा नेटवर्कमध्ये रूपांतरित करण्यासाठी रूपांतर सूत्रे मिळविण्यासाठी आपण R1 R2 R3 ची व्हॅल्यु वापरतो आपण फक्त त्याची गणना करतो आता आपण त्या व्हॅल्युस वापरल्यास आणि त्या व्हॅल्युस आपण R1R2R2R3R1R3 मध्ये ठेवल्या तर R1R2R2R3R1R3RaRbRcRaRbRcRaRbRc2RaRbRcRaRbRc हे सोपे आहे आपण फक्त व्हॅल्युस ठेवल्या आणि ते सुलभ केले आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल आता आपल्याला Ra ची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यु शोधण्याची आवश्यकता आहे मग आपण काय करू आपण फक्त R1 च्या व्हॅल्युद्वारे समीकरण विभाजित करू आता R1 ची व्हॅल्यु किती आहे R1RbRcRaRbRc आता या प्रकरणात हे रद्द होईल आणि ते Rb Rc अंशातील टर्म रद्द करेल आणि शेवटी आपल्याला जे मिळेल ते Ra म्हणजे RaR1R2R2R3R1R3R1 RbR1R2R2R3R1R3R2 RcR1R2R2R3R1R3R3 आता येथे पुन्हा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वरील समीकरणे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त रूपांतरण नियम पाळावा लागेल ते रूपांतरण नियम काय आहेत डेल्टा नेटवर्कमधील प्रत्येक रेजिस्टर म्हणजे डेल्टा रेजिस्टर्सच्या सर्व संभाव्य प्रोडक्टची बेरीज आहे जे एका वेळी 2 घेतले आणि त्याच्या उलट असलेल्या स्टार रेजिस्टरद्वारे विभाजित केले गेले म्हणजेच आपण Ra ची व्हॅल्यु शोधणार आहोत अंशात एका वेळी 2 घेतलेल्या स्टार रेजिस्टर्सच्या सर्व प्रोडक्टची बेरीज असते म्हणजेच हा अंश R1 R2 R2 R3 R1 R3 असेल डिनॉमिनेटर मध्ये काय येईल भाजक विरुद्ध स्टार रेजिस्टर्स असेल तर या प्रकरणात विरुद्ध स्टार रेजिस्टर कोणता आहे विरुद्ध स्टार रेजिस्टर R1 आहे तर Ra साठी आपल्याला R1R2R2R3R1R3 हे R1 ने विभाजित करावे लागेल आणि हेच आपल्याला Ra साठी मिळाले Rb साठीसुद्धा आपल्याकडे अंश एकसारखेच आहे ते म्हणजे R1R2R2R3R1R3 आता Rb ने विभाजित होईल स्टारमध्ये Rb च्या विरूद्ध असलेला रेजिस्टर कोणता आहे तो R2 असेल तर आपल्याला फक्त Rb ची व्हॅल्यु मिळेल त्याचप्रमाणे Rc साठी R1R2R2R3R1R3 ते विभाजित होईल Rc च्या समोरील व्हॅल्यु पहा जे R3 आहे तर अशा प्रकारे आपण स्टार कनेक्ट केलेल्या एलेमेंट्सचा वापर करून संबंधित डेल्टा एलेमेंट्सच्या व्हॅल्युची सहज गणना करू शकतो आता ही कल्पना आणखी स्पष्ट होईल या विशिष्ट सर्किटमधील करंट I ची व्हॅल्यु शोधण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर आपल्याला प्रथम Rab ची व्हॅल्यु शोधावी लागेल हे टर्मिनल AB च्या अक्रॉस इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे जर आपल्याला हे विशिष्ट सर्किट दिसत असेल तर ते गुंतागुंतीचे दिसते परंतु आपण नुकत्याच चर्चा केलेल्या स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन तंत्राचे अनुसरण केल्यास आपल्यासाठी त्याचे विश्लेषण करणे सोपे होईल आता आपण सर्किट पाहिल्यास तेथे 2 स्टार नेटवर्क आणि 3 डेल्टा नेटवर्क आहेत आपण हा एलेमेंट हा एलेमेंट आणि हा एलेमेंट पाहिला तर ते एक सब नेटवर्क तयार करेल त्याचप्रमाणे हा एलेमेंट हा एलेमेंट आणि पुन्हा हा एलेमेंट नेटवर्कचे आणखी एक स्टार सब नेटवर्क तयार करेल त्याचप्रमाणे जर आपण हे 2 आणि हा विशिष्ट एलेमेंट पाहिला तर ते पायसारखे आहे म्हणजे हा पुन्हा डेल्टा कनेक्ट केलेला विभाग आहे आणि त्याचप्रमाणे हा देखील डेल्टा कनेक्ट केलेला विभाग आहे तिसरा एक हा आणि हा पुन्हा नेटवर्कचा डेल्टा कनेक्ट केलेला सब नेटवर्क आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे 3 डेल्टा सब नेटवर्क आणि 2 स्टार सब नेटवर्क आहेत आता हे सुलभ करण्यासाठी आपणास यापैकी फक्त E1 चे रुपांतर करावे लागेल जेणेकरून आपल्याला ते सुलभ होईल आता 5 10 आणि 20 ओहम रेजिस्टर असलेले स्टार नेटवर्क रूपांतरित करू तर 5 10 आणि 20 म्हणून हे 3 रेजिस्टर आहेत व्हॅल्यू टाकू हे R1 आहे जे 10 ओहम आहे R2 20 ओहम आहे आणि R3 5 ओहम आहे जर आपल्याला इक्विव्हॅलेंट डेल्टा तयार करायचा असेल तर येथे एक विभाग येईल तर येथे दुसरा तर तिसरा विभाग येथे येईल मग त्याची व्हॅल्यु काय असेल आपण फक्त डेल्टा एलिमेंटची व्हॅल्यु मोजू हे 2 एलेमेंट्सच्या प्रोडक्टची बेरीज होईल स्टार मधील 2 एलेमेंट्सचे सर्व संभाव्य प्रोडक्ट असेल तर येथे प्रथम एलेमेंट काय असेल 5 गुना 10 अधिक 10 गुना 20 अधिक 20 गुना 5 विभाजीत केल्याने आपण छेदामध्ये काय लिहू आपण विरुध्द स्टार एलेमेंट लिहितो मग या प्रकरणात काय असेल विरुध्द स्टार एलेमेंट 20 आहे या विशिष्ट विभागासाठी विरुध्द स्टार एलेमेंट 20 ओहम आहे तर या एलेमेंटची व्हॅल्यु काय असेल जर आपण सुलभ केले तर हे 20 ने 350 ला विभाजित होईल जे 17 5 देईल तर त्याची व्हॅल्यु 17 5 असेल त्याचप्रमाणे या विभागासाठी देखील आपण गणना करू शकतो आणि हे नेहमीच सारखे राहील आपल्याला ते फक्त 5 ओहमने विभाजित करावे लागेल आपल्याला फक्त 350 भागिले 5 ओहम करावे लागेल तर या विभागणीची व्हॅल्यु 70 असेल आणि यासाठी पुन्हा आपल्याला 10 ओहमच्या उलट एलेमेंट्सद्वारे 350 ला विभाजित करावे लागेल जेणेकरून आपल्याला 35 मिळेल तर आता आपल्याकडे काय आहे आपल्याला ही 3 व्हॅल्युस मिळाली आहे जी आपण आत्ताच मोजली आहे आता जर आपण नेटवर्कचे हे विशिष्ट उपविभाग पाहिले तर आपण पाहू शकतो की हे 2 समांतर आहेत आणि हे 2 पुन्हा समांतर आहेत आणि हे 2 पुन्हा समांतर आहेत तर जर आपण दोन्ही सर्व समांतर एलेमेंट्स एकत्र केले तर आपल्याला काय मिळेल जर फक्त आपण या 2 एलेमेंट्सचे इक्विव्हॅलेंट घेतले तर आपल्याला 7 292 ओहम मिळेल आणि जर आपण या 2 एलेमेंट्सचे इक्विव्हॅलेंट घेतले तर आपल्याला 10 5 ओहम मिळेल आणि जर आपण या 2 एलेमेंट्सचे इक्विव्हॅलेंट घेतले तर आपल्याला 21 ओहम मिळेल आता हे अगदी सोपे सर्किट आहे ज्याचे आपण A आणि B टर्मिनलच्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सच्या गणनांसाठी विचार करू शकतो तर आपल्याला काय मिळेल आपल्याला Rab 9 632 ओहम मिळेल तर हे 2 सिरीजमध्ये आहेत आणि त्याचा योग 21 ओहमच्या समांतर असेल तर आपल्याला फक्त Rab ची व्हॅल्यु मिळेल आणि करंट काय असेल आपल्याला करंट फक्त रेजिस्टरने भागावा लागेल व्होल्टेज भागिले इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स करावे लागेल जे आपण नुकतेच केले आहे तर व्होल्टेज 120 व्होल्ट आहे आपण 9 632 ने विभाजित केल्यास आपणास 12 458 अँपिअर करंट मिळेल आता आपण मेषच्या विश्लेषणाबद्दल बोलूया आपल्या सर्किट विश्लेषणामध्ये हा देखील एक महत्त्वाचा एलेमेंट आहे कारण ते मेषचे करंट वापरुन सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी आणखी एक सामान्य प्रक्रिया प्रदान करते मेष करंट किंवा लूप करंट ला आपण सर्किट व्हेरिएबल असे म्हणू शकतो तर जर आपण या आकृत्यामध्ये पाहिले तर करंट I1 आणि I2 ला मेष करंट म्हणतात आणि तो शाखा करंटपेक्षा वेगळा आहे कारण सर्किटच्या विशिष्ट शाखेत शाखा करंट प्रवाहित होईल आणि विशिष्ट लूपमध्ये आपण ज्या विशिष्ट केसमध्ये पाहिले त्या विशिष्ट लूपमधून वाहणारा करंट असेल आता हे आहे मेषच्या विश्लेषणास लूप विश्लेषण असे म्हणतात किंवा आपण मेष करंट पद्धत म्हणून म्हणू शकतो येथे सर्किट व्हेरिएबल एलिमेंट करंट ऐवजी आपण सर्किट व्हेरिएबल म्हणून मेष करंट वापरु कारण ते अतिशय सोयीचे आहे ते समीकरणांची संख्या कमी करते ज्या एकाच वेळी सोडवणे आवश्यक आहे तर या प्रकरणात जसे आपण पाहिले तेथे मेष करंटसाठी केवळ 2 व्हेरिएबल्स आहेत परंतु जर आपण शाखा व्हेरिएबल घेतले तर आपल्याकडे R1 साठी शाखा करंटसाठी 1 व्हेरिएबल असेल त्याचप्रमाणे R3 साठी 1 शाखा करंट आणि R2 साठी 1 शाखा करंट आहे जर आपण शाखा करंट पध्दतीचा वापर करत असाल तर येथे आपल्याकडे 3 व्हेरिएबल्स आहेत मेष करंट पध्दतीचा बाबतीत आपल्याकडे केवळ 2 व्हेरिएबल्स आहेत तर याचा अर्थ असा की आपण सर्किट सोडविण्यासाठी आवश्यक असलेली समीकरणे कमी करू शकतो आता लूप आणि मेषमध्ये थोडा फरक आहे लूप एकापेक्षा जास्त वेळा नोड पास न केलेला बंद मार्ग मानला जाऊ शकतो येथे ही एक लूप आहे आणि ही देखील एक लूप आहे कारण ती 1 नोडला 2 वेळा धरत नाही परंतु मेष ही एक लूप आहे ज्यामध्ये इतर कोणत्याही लूप नसतात म्हणून मेषला एक विशिष्ट प्रकारचे लूप मानली जाऊ शकते ज्यामध्ये इतर कोणत्याही लूप नसतात आता याचा अर्थ काय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी उदाहरण पाहू विशिष्ट सर्किटमध्ये आपल्याला abefa दिसेल abefa 1 मेष आणि bcdef bcdef आणखी एक मेष आहे परंतु abcdefa मेष नाही abcdefa एक बाह्य लूप आहे मेष नाही कारण त्याच्या आतमध्ये 2 लूप आहेत म्हणूनच मेषला एक विशिष्ट प्रकारची लूप मानली जाते ज्यामध्ये इतर कोणत्याही लूप नसतात अज्ञात करंट शोधण्यासाठी आपण आता किरचॉफचा व्होल्टेज लॉ लागू करू शकतो मेषच्या विश्लेषणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे मेषचे विश्लेषण केवळ प्लानर असलेल्या सर्किटवरच लागू होते प्लानर म्हणजे असे सर्किट ज्याला प्लेनमध्ये काढता येते ज्यामध्ये शाखा एकमेकांना ओलांडत नसतात तर याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला ही विशिष्ट आकृती दिसली जेथे शाखा स्वतंत्र आहेत आणि कोणतीही शाखा इतर कोणत्याही शाखा ओलांडत नाहीत तसेच या विशिष्ट प्रकरणात हे नॉन प्लानर सर्किट आहे येथे शाखा एकमेकांना ओलांडतात आणि ते प्लेनमध्ये नाही ते आता एक त्रिमितीय सर्किट बनले आहे म्हणूनच या प्रकारच्या सर्किट्ससाठी मेष विश्लेषण करता येणार नाही परंतु ते प्लानर सर्किटसाठी केले जाऊ शकते आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा जेव्हा आपण सर्किट पाहतो तेव्हा ते ह्या सर्किटसारखे दिसते आणि आपल्याला दिसते की बऱ्याच शाखा एकमेकांना कापत आहेत तर पहिले आपण त्यास नॉन प्लानर म्हणून विचारात घेऊ परंतु आपण सर्किट अशा प्रकारे परत काढू शकतो की तो प्लानर सर्किट बनेल तर आपण त्याचे विश्लेषण करण्यासाठी मेष करंट पद्धत वापरू शकतो याचा अर्थ काय जर आपल्याला हे विशिष्ट सर्किट दिसले तर आपल्याला दिसेल की हे 5 ओहम अक्रॉस कापत आहे या आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे 5 ओहम असे ठेवण्याऐवजी ते असे ठेवले तर ती नकापणारी शाखा होईल त्याचप्रमाणे 3 ओहम या 6 ओहमची व्यवस्था देखील या प्रकारे केली जाऊ शकते आणि जर आपण हे 2 काढले आणि पुन्हा व्यवस्थित केले तर आपल्याला अखेर प्लानर सर्किट मिळेल तर आपल्याला मेषचे विश्लेषण करण्यापूर्वी एकदा सर्किटचे विश्लेषण करणे आवश्यक आहे की ते प्लानर सर्किटमध्ये रूपांतरित होऊ शकते की नाही यासाठी आपण यापूर्वी चर्चा केलेली नेटवर्क टोपोलॉजी माहिती वापरू शकतो म्हणून जेव्हा आपण या सर्किटचे टोपोलॉजिकल नेटवर्क तयार करतो आणि नोड्स आणि शाखांची अशा प्रकारे परत मांडणी करतो तेव्हा त्यांची कनेक्टिव्हिटी माहिती बदलली नसते तर त्या विशिष्ट नॉन प्लानर सर्किटला प्लानर सर्किटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते की नाही हे आपण सहजपणे शोधू शकतो आणि जर हे प्लॅनर सर्किटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते तर आपण आपले मेष विश्लेषण सहजपणे करू शकतो आता मेषच्या विश्लेषणामध्ये मेष करंट निर्धारित करण्यासाठी विविध चरण कोणते आहेत आपल्याला प्रथम मेष करंट I1 I2 I3 आणि अशाच प्रकारे संख्या तयार करण्यासाठी करावे लागेल समजा या प्रकरणात येथे n मेष आहे आणि नंतर आपण किरचॉफचा व्होल्टेज लॉ प्रत्येक n मेषवर लावू आणि मेष करंटच्या दृष्टीने व्होल्टेज व्यक्त करण्यासाठी ओहमच्या लॉ चा वापर करू आणि नंतर मेष करंट मिळविण्यासाठी परिणामी आणि सायमल्टेनिअस समीकरणे सोडवू आता लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मेष करंट जरी कदाचित प्रत्येक मेषला अनियंत्रित पद्धतीने किंवा अनियंत्रित दिशेने वाटला गेला असेल परंतु असे मानणे पारंपारिक आहे की प्रत्येक मेष करंट घड्याळाच्या दिशेने वाहतो कारण आपल्याला सर्किटचे विश्लेषण करणे हे सोपे होईल आणि त्यामध्ये त्रुटी कमी होण्याची शक्यता आहे या प्रकरणात जसे आपण केले आहे तसे आपण मेष करंटची दिशा घड्याळाच्या दिशेने घेतली आहे आता आपण मेषचे विश्लेषण कसे कराल आपण मेषचे विश्लेषण तंत्र पाहिले तर ते केवळ किरचॉफच्या लॉ चाच विस्तार आहे कारण येथे देखील आपल्याला वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यु शोधण्यासाठी किरचॉफचा नियम लागू करावा लागेल आता जर आपण या विशिष्ट आकृतीचा विचार केला तर तेथे आपणास नेटवर्कमध्ये I1 I2 आणि I3 असे 3 करंट आढळतील आता सर्वांना घड्याळाच्या दिशेने दिशा निर्देश देण्यात आले आहे जेणेकरून त्रुटी उद्भवू नये आणि नंतर आपल्याला या करंटचे विश्लेषण करावे लागेल ज्यास मेष करंट म्हणतात तर जर आपण सर्किट पाहिले आणि त्याचे विश्लेषण केले तर आपण काय कराल आपण प्रत्येक मेषमध्ये किरचॉफचा व्होल्टेज लॉ वापराल आणि मग त्या मेष करंटसाठी काय समीकरणे असतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल जर आपण या आकृतीमध्ये पाहिले तर पहिल्या मेषचे समीकरण असेल I1Z1Z2 I2Z2E1 त्याचप्रमाणे लूप दोन व तीन साठी आपण लिहू शकतो I2Z2Z3Z4 I1Z2 I3Z40 I3Z4Z5 I2Z4 E2 पुढील चरण म्हणजे आपल्याला या विशिष्ट समीकरणाचे विश्लेषण करावे लागेल आणि करंट I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यु शोधावी लागेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शाखेत सामान्य मेष करंटची फेसर बेरीज घेऊन शाखांचे करंट निश्चित केले जाईल याचा अर्थ असा की आपण या विशिष्ट शाखेसाठी हि आकृती पाहिल्यास शाखा करंट या दोनपैकी फेसर्स बेरीज होईल फेसर बेरीज म्हणजे आपल्याला दिशेचा विचार करावा लागेल तर या विशिष्ट विभागासाठी शाखेचा करंट I1 वजा I2 असेल आता आपणास लक्षात येईल की शाखांचे करंट मेष करंटपेक्षा वेगळे आहेत आणि मेष आयसोलेटेड मेष असल्याशिवाय असे होणार नाही आता हा प्रश्न येईल की आपण विश्लेषणासाठी आवश्यक असलेली सर्व समीकरणे लिहली आहेत की नाही हे आपण कसे सत्यापित कराल आपल्याला प्रमेय नेटवर्क टोपोलॉजीची मदत घ्यावी लागेल म्हणून जर आपण नेटवर्क टोपोलॉजीचे प्रमेय पाहिले तर असे दिसेल कि शाखांची संख्या हि लूपची संख्या अधिक नोड्सची संख्या वजा 1 च्या बरोबर आहे तर या विशिष्ट आकृतीमध्ये आपल्याकडे 1 2 3 नोड आणि 1234 आणि 5 शाखा असतील म्हणून नोड्सची संख्या 3 आहे शाखांची संख्या 5 आहे मग तिथे किती लूप आहेत त्या विशिष्ट सर्किटमधील लूप 3 च्या बरोबर असतील याचा अर्थ असा आहे की सर्किट सोडविण्यासाठी 3 स्वतंत्र लूप आणि म्हणून 3 स्वतंत्र समीकरणे आवश्यक आहेत तर येथे आपल्याला दिसेल की या विशिष्ट सर्किटचे निराकरण करण्यासाठी आपण तयार केलेली 3 स्वतंत्र समीकरणे आहेत तर आता आपण त्वरीत एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपण आत्तापर्यंत काय चर्चा केली ते समजू शकेल जर आपण हे विशिष्ट सर्किट पाहिले आणि ह्या सर्व 3 मेष करंटसाठी समीकरणे लिहली तर ती अशी लिहाल लूप 1 करिता 3 5I1 − I2 4 लूप 2 करिता 4 1 6 5I2 − I1 − I3 0 लूप 3 करिता 1 8I3 − I2 −5 आता पुन्हा व्यवस्थित केल्यास आपल्याला ही 3 समीकरणे मिळतील आणि सोडवल्यानंतर आपण मिळवू शकतो I1 0 595 A I2 0 152 A आणि I3 −0 539 A त्याचप्रमाणे आपण 5 ओहम आणि 1 ओहम रेजिस्टरमध्ये करंटची व्हॅल्यु मोजू शकतो कारण हे शाखा करंट आहेत आणि 5 ओहम रेजिस्टन्ससाठी 5 शाखा करंट I1 I2 0 595 0 44A आणि 1 ओहम रेजिस्टन्समधील करंट असेल I2 I3 0 152 0 आता या प्रकरणात आपण सर्व करंट दिशानिर्देश घड्याळाच्या दिशेने घेतले आहेत येथे आपल्याला निगेटिव्ह चिन्हासह निगेटिव्हमध्ये करंट आला आहे याचा अर्थ असा की आपल्या करंटची प्रारंभिक दिशा घड्याळाच्या दिशेने होती परंतु शेवटी करंटची दिशा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने आहे तर यापासून आपण मिळवू शकतो परंतु चांगल्या विश्लेषणासाठी आपण प्रथम त्या सर्वांना एका दिशेने ठेवतो आणि त्याचे निराकरण करतो तर बरोबरच आपण आपले आजचे लेक्टर थांबवु आणि पुढील लेक्टरमध्ये आपण मेषचे विश्लेषण सुरु करू